प्रिय सहभागी दुसर्या आठवड्याच्या ५ व्या मॉड्यूलमध्ये स्वागत मागील मॉड्यूलमध्ये आपण चेहऱ्यावरील अभिव्यक्तीचे किंवा भावमुद्रांचे महत्त्व आणि नवीनतम तंत्रज्ञानाशी त्यांचा कसा संबंध जोडला जातो हे पाहिले होते संगणकाद्वारे मानवी चेहर्यावरील अभिव्यक्तीची ओळख हा एक व्यापक अभ्यासाचा विषय बनला आहे कारण प्रभावीपणे संगणनाची संकल्पना पिकार्डने प्रथम मांडली होती मानवी चेहऱ्यावरील भावना ओळखण्यासाठी असंख्य स्वयंचलित पद्धती आणि अल्गोरिदम विकसित केले गेले आहेत आणि वैविध्यपूर्ण मार्गांनी विकसित केले जात आहेत चेहऱ्यावरील भाव ओळखण्याची एक विशिष्ट मनोरंजक पद्धत म्हणजे सूक्ष्म अविर्भाव ओळखणे जे आपल्या समजुतीवर आधारित आहे सूक्ष्म अविर्भाव म्हणजे चेहर्यावरील असे हावभाव जे क्षणभंगूर असतात ते अर्ध्या सेकंदापासून जास्तीत जास्त 4 सेकंदांपर्यंतच टिकतात त्यापेक्षा जास्त नाही आणि काही संशोधक म्हणतात की सूक्ष्म अभिव्यक्तीचा कालावधी आणखी कमी आहे उदाहरणार्थ काही म्हणतात की ते अर्ध्या ते दोन सेकंदाच्या दरम्यान आहे तर काही समीक्षकांचे मत आहे की हे त्याहूनही लहान आहे आपल्या मागील मॉड्यूलमध्ये अभ्यास केल्याप्रमाणे दीर्घ अभिव्यक्ती या नियमित किंवा सामान्य अभिव्यक्ती म्हणून ओळखल्या जातात ह्या अभिव्यक्ती आम्ही काय म्हणतो त्या विषयाशी जुळतात आणि त्या आवाजाच्या चढ उताराशी देखील जुळतात त्या सामान्यत लोकांकडून पाहिल्या जातात आणि त्यांचे मूल्यांकन केले जाते आणि म्हणूनच त्या संवादाचा आधार बनतात त्या सामान्य दर्शकांना समजू शकतात आणि त्यांची पुनरावृत्ती करणे सहजपणे शक्य असते दुसरीकडे सूक्ष्म अभिव्यक्ती अश्या भावना व्यक्त करते ज्या खरं तर लपवायच्या असतात किंवा त्या भावना वक्ता उघडपणे प्रदर्शित करू इच्छित नसतो आणि म्हणूनच ते भावनांवरील दडपशाही किंवा अत्याचार दर्शवितात त्याच वेळी आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की आपल्यासाठी सूक्ष्म अभिव्यक्ती लपविणे कठीण आहे जेव्हा आपल्या मनात एकाच वेळी दोन परस्पर विरोधी भावना असतात तेव्हा सामान्यपणे सूक्ष्म अभिव्यक्ती उमटतात एक ऐच्छिक आणि इतर अनैच्छिक भावनिक प्रतिक्रिया असू शकतात हे प्रतिसाद परस्परविरोधी असतात उदाहरणार्थ आपल्याला आतून राग असू शकतो परंतु चेहऱ्यावर आपल्याला आनंद आणि कौतुक आहे हे दाखवण्याची इच्छा असते तर आपणास असे वाटेल की एका भावनेला दडपले जाते आणि तिच्या परस्पर विरोधी असलेल्या इतर दोन भावनांची दीर्घ अभिव्यक्ती आपल्या कौतुक आणि आनंदाच्या अभिव्यक्तीचे अनुकरण करते दुसरीकडे सूक्ष्म अभिव्यक्ती खूपच थोडक्यात आपली सत्य भावनिक अवस्था सांगू शकतात कारण त्या क्षणभंगुर असतात आणि म्हणूनच त्यातील जाणकार दर्शकांनाही त्या समजून घेणे तसेच वक्त्यालाही त्या लपविणे अवघड असते सूक्ष्म अभिव्यक्ती समजून घेणे तसेच त्यांना लपविणेही कठीण आहे असे आढळले आहे की जर आपण त्या योग्यरित्या वाचण्यास सक्षम असलो तर त्या परस्परसंवादास योग्य प्रकारे समजून घेण्यास उपयुक्त असतात आपण असे म्हणू शकतो की सूक्ष्म अभिव्यक्ती समजून घेण्याची आपली क्षमता आपल्याला गुंतागुंतीचे भावनात्मक जग समजण्यास मदत करते आणि या कल्पनेची एक चित्तवेधक चर्चा येथे आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांना कसे वाटते हे समजून घेण्यासाठी काय करावे आपण जगत असलेल्या गुंतागुंतीच्या भावनिक जगास समजण्यासाठी सूक्ष्म अभिव्यक्ती महत्त्वपूर्ण आहेत अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की भावनिक बुद्धिमत्ता असलेल्या यशस्वी लोकांच्या कारकीर्दीवर त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा प्रभाव असतो भावनिक संकेत वाचण्यात सक्षम होणे हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा भाग आहे ते आपल्याला अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करुन इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्याची आणि संबंध वाढवण्याची संधी देते तर मग सूक्ष्म अभिव्यक्ती म्हणजे काय जेव्हा लोक जास्त अटीतटीच्या परिस्थितीत असतात तेव्हा लपविलेल्या भावनांचे संकेत आपोआप उमटतात परंतु ते त्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात त्या साधारणत अर्ध्या सेकंदापेक्षाही कमी असतात शास्त्रज्ञांनी सात सार्वत्रिक भावनांच्या अभिव्यक्तिंचे नोंदीकरण केले आहे जे वंश संस्कृती वय किंवा लिंग यांची पर्वा न करता सर्व लोकांद्वारे समानप्रकारे व्यक्त केले जातात संशोधनात असेही दिसून आले आहे की लोकांना ह्या अभिव्यक्ती ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाऊ शकते सूक्ष्म अभिव्यक्ती आणि त्यामागील कल्पना अमेरिकन दूरचित्रवाणी गुन्हेगारी नाटक मालिका लाय टू मी या शीर्षकासह लोकप्रिय केले आहे हे मूळतः जानेवारी २००० मध्ये फॉक्स वाहिनीवर दाखविले जात होते या कार्यक्रमामध्ये आढळते की प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ पॉल एकमॅन आणि त्याचे सहकारी यांच्यावर आधारित असलेले नायक डॉक्टर कॅल लाइटमॅन आणि त्यांचा लाइटमॅन गट वेगवेगळ्या पक्षांकडून काही कामे घेतात आणि यापैकी बहुतेक पक्ष फेडरल लॉ अंमलबजावणी करणार्या संस्थां आहेत आणि ते तपासात मदत करतात आणि साधारणपणे ते यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतात आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांमागील कारणे शोधू शकतात त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये चेहऱ्यावरील हालचाली कोडिंग सिस्टम तसेच देहबोलीच्या इतर पैलूंच्या माध्यमातून सूक्ष्म अभिव्यक्तीचा अर्थ लावला जातो 'लाय टू मी' मनोरंजकपणे एक काल्पनिक प्रभावी पात्र कॅल लाइटमॅन आणि त्यांचा एक स्वीकृत गट दाखवित आहे आणि या कार्यक्रमामध्ये या गटाने सूक्ष्म अभिव्यक्तींचा उलगडा करुन गुन्हेगारीचे निराकरण करण्याचे विज्ञान सिद्ध केले आहे या दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमातील विविध भागांमुळे लोकांमध्ये सूक्ष्म अभिव्यक्तीची कल्पना लोकप्रिय झाली आहे एखादा हिसका किंवा बारीकसा लचका बसल्यास पापणी आपोआप वर जाते बहुतेक लोकांना याची दखलही नसते डॉक्टर कॅल लाइटमॅन आवश्यक असलेले सर्व काही सांगतात आपण एखादा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करीत आहात का नाही खरोखर फसवणूक शोधण्यातील ते जगातील एक अग्रणी अधिकारी आहेत राष्ट्रपतींनी खासकरुन तुमच्यासाठी विचारले की तुम्ही कामात खोटे बोलता तेव्हा ते ओळखू शकतात आणि त्याच्या तज्ज्ञांच्या निवडक गटासह त्यांनी गुन्हे सोडविण्याचे विज्ञान सिद्ध केले आहे आपण आपला श्वास रोखत आहात आपण काहीतरी लपवत आहात दोन अडथळे आहेत आपण खोटे बोलत असाल तर मला कळेलच जरी मानवी चेहऱ्यावरील व्यक्त भावनांचा अभ्यास हा संवादाच्या अभाषिक पैलूंचा अभ्यास आहे आणि तो विविध मानववंशशास्त्रज्ञ आणि वर्तणूक वैज्ञानिकांच्या अभ्यास कार्यक्रमांचा एक भाग होता परंतु असे आढळते की सूक्ष्म अभिव्यक्तीची कल्पना अस्तित्वात आली ती इ हॅगार्ट आणि के आयझॅकस या दोन विद्वानांच्या संशोधन कार्यासह ज्यांनी १९६६ मध्ये 'मायक्रो मोमेन्टरी फेशियल एक्सप्रेशन्स एज इंडिकेटर्स ऑफ इगो मेकॅनिझम इन साइकोथेरेपी' या नावाचा एक संशोधन पेपर प्रकाशित केला होता ते मानसोपचार घेत असलेल्या जोडप्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करीत होते आणि ते निरनिराळे चित्रपट पाहत होते त्यांनी नमूद केले की काही वर्तणूकी अशा आहेत ज्या क्षणिक असतात आणि त्यांना उघड्या डोळ्यानी बघणे तसेच समजणे कठीण असते जेव्हा ते चित्रपट सावकाश किंवा धिम्यागतीने पाहिले तेव्हाच मानवी वागणुकीच्या या पैलूंपर्यंत ते पोहोचले त्यांनी नमूद केले की आम्ही त्यांच्याबद्दल जागरूक होण्यापूर्वीच काही विशिष्ट अभिव्यक्ती उद्भवतात आणि जातात ते त्यांना चेहर्यावरील सूक्ष्म क्षणिक भाव असे संबोधतात नंतर असे आढळले की पॉल एकमॅन यांना त्यांच्या स्वतंत्र संशोधनात देखील असेच निष्कर्ष आले आहेत आणि त्यांनी फसवणूकीचा अभ्यास करत असताना अशाच प्रकारचे वर्तन पाहिले त्यांना या सूक्ष्म अभिव्यक्तीबद्दल देखील जाणीव झाली आणि त्यांनी हा शब्द तयार केला हा शब्द त्यांच्या 'टेलिंग लाईज क्लुज दू डिसीट इन द मार्केटप्लेस पॉलिटिक्स अँड मॅरेज' या पुस्तकात समाविष्ट झाला होता जे प्रारंभी १९८५ मध्ये प्रकाशित झाले होते परंतु याची सुधारित आवृत्ती २००९ मध्ये आली आणि २००९ च्या आवृत्तीत त्यांनी ते शोध समाविष्ट केले आहेत ज्याला 'सूक्ष्म अभिव्यक्ति' असे म्हणले आहे पॉल एकमॅनचे कार्य अग्रणी आहे आणि ते आपल्याला भावनिक प्रवाहाबद्दल अंतर्दृष्टी देतात आणि कपटी वर्तनासंबंधित इशारेही देतात या पुस्तकात एकमॅनने फसवणूकीचा मागोवा घेतला आहे उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय सार्वजनिक व्यूहरचनेची एडॉल्फ हिटलर आणि रिचर्ड निक्सन आणि मॅक्रोमधील फरक समजून घेण्यासाठी काही खास किरकोळ गुन्हेगार तसेच व्यभिचार करणार्यांसह विविध व्यक्तींचे कपटपूर्ण वागणे याचे त्यांनी सूक्ष्म अभिव्यक्ति समजून घेण्यासाठी निरीक्षण केले आहे त्यांच्या अभ्यासानुसार खोटेपणाची भिन्न रूपे आणि चुकीच्या माहितीच्या इतर प्रकारांपेक्षा ते कसे वेगळे आहे त्याचे वर्णन केले आहे एखाद्या व्यक्तीची देहबोली आवाज विशेषतः चेहऱ्यावरील हावभाव कसे खोटे सांगू शकतात आणि ज्या व्यक्ती सूक्ष्म अभिव्यक्तीस संवेदनशील असतात त्यांना हे खोटे कसे समजू शकते याकडेही त्यांनी बारकाईने पाहिले आहे तथापि एखादी व्यक्ती जाणकाराकडूनही शोध घेण्यापासून वाचू शकते उदाहरणार्थ एखादी व्यक्ती पोलिस अधिकाऱ्याद्वारे न्यायाधीशांद्वारे कायद्याच्या इतर अंमलबजावणी करणार्या माध्यमांद्वारे शोध घेण्यापासून निसटू शकते आणि यांत्रिक लाय डिटेक्टरपासूनही निसटू शकते सूक्ष्म अभिव्यक्ती प्रत्येकामध्ये आढळतात तथापि आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे कदाचित त्या लपवून ठेवणे अशक्य आहे आणि त्या बेमालूमपणे घडतात आम्ही त्यांना रोखू शकत नाही आणि हा प्रवाह ओळखणे आणि शिकणे भावनिक बुद्धिमत्तेसाठी तसेच इतर लोकांच्या वागणुकीतील फसवणूक समजून घेण्यासाठी ही सूची दीर्घ आणि सूक्ष्म अभिव्यक्तींमध्ये फरक दाखविते दीर्घ अभिव्यक्तीं चेहर्यावरील निःसंदिग्ध किंवा सामान्य अभिव्यक्तीं असतात त्या तुलनेत सूक्ष्म अभिव्यक्तींचे एकतर बर्याच वेळा चुकीचे अर्थ लावले जातात किंवा पूर्णपणे हुकल्या जातात प्रत्येकजण दीर्घ आणि सूक्ष्म अभिव्यक्ती दरम्यान फरक करू शकत नाही आणि सूक्ष्म अभिव्यक्तीचे महत्त्व किंवा अर्थ गमावू शकतात दीर्घ अभिव्यक्ती काही सेकंदांपर्यंत टिकते जेणेकरून आपल्यातील बहुतेक लोक मानवी चेहऱ्यावरील ही अभिव्यक्ती सहजपणे ओळखू शकतात त्या तुलनेत सूक्ष्म अभिव्यक्ती सेकंदाच्या काही अंशात आढळतात आणि म्हणून ओळखणे कठीण आहे दीर्घ अभिव्यक्ती चेहऱ्यावरील अभिव्यक्तीद्वारे त्याच कल्पना प्रकट करतात ज्या विचारांशी जुळतात आणि त्याच शब्दांच्या मदतीने व्यक्त करण्याचाही प्रयत्न असतो आणि ते आवाजाच्या स्वरांशी देखील जुळतात तथापि सूक्ष्म अभिव्यक्ती लपवलेल्या भावना नकळतपणे प्रदर्शित करतात आपल्या दैनंदिन जीवनात सूक्ष्म अभिव्यक्ती समजणे फायदेशीर आहे जर देहबोली समजून घेतल्यामुळे दुसर्या व्यक्तीचा खरा हेतू समजण्यास मदत होते तसेच सूक्ष्म अभिव्यक्ती समजून घेणे या कौशल्यांना पुढे वाढवते सूक्ष्म अभिव्यक्ती भावनांच्या प्रवाहासारखे असतात ते व्यक्तीच्या भावनिक अवस्थेत मनाचे लसीकरण प्रतिबिंबित करतात आणि म्हणूनच ते दुसर्या व्यक्तीच्या अंतर्गत भावनिक अशांततेला वाट करून देतात हे प्रवाह चेहर्यावरील एका भागात अगदी सूक्ष्म पद्धतीने किंवा द्रुत अभिव्यक्तीच्या रूपात प्रतिबिंबित होऊ शकतात जे संपूर्ण चेहऱ्यावर चमकतात परंतु ते आपली भावनिक जागरूकता वाढवतात आणि ते आपल्याला लबाडी किंवा फसवणुकीबद्दल जागरूक राहण्यास मदत करतात आणि सूक्ष्म अभिव्यक्तींमध्ये विशिष्ट सार्वत्रिकता किंवा वैश्विकता असते हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की पॉल एकमॅनने देखील आपले प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले होते त्याने एक तासाचा स्वयं निर्देशात्मक कार्यक्रम विकसित केला आहे ज्यात लोकांना सूक्ष्म अभिव्यक्तींचे निरीक्षण करण्यास आणि समजण्यास प्रशिक्षण दिले जाते सूक्ष्म अभिव्यक्ती समजून घेण्यासाठी हे उपयुक्त आणि फायदेशीर आहे आपल्याला हे देखील लक्षात ठेवण्याची गरज आहे की आपल्या चेहऱ्यावर एखादा भाव हा सूक्ष्म किंवा दीर्घ आहे की नाही हे एखाद्या विशिष्ट संदर्भातील शब्दासारखे आहे शब्दाचे भिन्न अर्थ असू शकतात आणि एखाद्या शब्दाचा अर्थ योग्यप्रकारे मांडण्यासाठी आपल्यालाही संदर्भ पूर्णपणे समजून घ्यावा लागतो आणि म्हणूनच आपण सूक्ष्म किंवा दीर्घ भाव दुर्लक्षित करू नयेत सूक्ष्म अभिव्यक्तीचे नंतर वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते मोठ्या प्रमाणात आम्ही असे म्हणू शकतो की ते तीन गटात केले जाते सादृशीकरण तटस्थ आणि आच्छादित किंवा मुखवटा घातलेल्या अभिव्यक्ती सादृशीकरण अभिव्यक्ती ह्या बहुतेक सूक्ष्म अभिव्यक्तीचा अभ्यास केलेला प्रकार आहे हे अस्सल भावनांसह नसते हे प्रभावित करण्यासाठी असते हे केवळ एका अभिव्यक्तीचे संक्षिप्त चमकणे किंवा लखलखणे म्हणून उद्भवते आणि लगेचच नंतर चेहरा सामान्य स्थितीत परत येतो जेव्हा एक अस्सल अभिव्यक्ती दाबली किंवा लपविली जाते तेव्हा तटस्थ अभिव्यक्ती उद्भवते या प्रकारची सूक्ष्म अभिव्यक्ती सहजपणे निरीक्षण करता येत नाही काही लोक तिला पूर्णपणे गमावू शकतात एक मुखवटा किंवा आच्छादन घातलेली अभिव्यक्ती अशी असते जेव्हा खोट्या अभिव्यक्तीद्वारे अस्सल अभिव्यक्ती पूर्णपणे आच्छादित केली जाते मुखवटा घातलेली अभिव्यक्ती ही सूक्ष्म अभिव्यक्ती देखील असते जी सुप्त किंवा जाणीवपूर्वक लपविण्याच्या उद्देशाने असते चेहऱ्यावरील सूक्ष्म अभिव्यक्ती यशस्वीरित्या समजून घेण्याची क्षमता फारच कमी लोकांमध्ये असते संशोधक सांगतात की केवळ ३ लोकांमध्ये ही क्षमता असू शकते सूक्ष्म अभिव्यक्ती ऐच्छिक आणि उत्स्फूर्तपणे देखील नियंत्रित केले जाऊ शकते चेहऱ्यावरील हावभाव कधीकधी नियंत्रित देखील केले जाऊ शकतात काही लोक त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेसह जन्माला येतात उदाहरणार्थ असे काही लबाड लोक असतात जेव्हा ते वयाने लहान असल्यापासूनच त्यांच्यात हे कौशल्य विकसित होते तर काही इतर लोकांना त्यांच्या सूक्ष्म अभिव्यक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाते तथापि आमच्यासारख्या व्यवसायांमध्ये आपल्याला आढळते की सूक्ष्म अभिव्यक्तीचे नियंत्रण करणे फार कठीण आहे कधीकधी असे दिसून येते की लोक भावना अभिव्यक्ती यांचे सादृशीकरण किंवा अनुकरण करू शकतात आणि ती भावना निर्माण झाल्याचे दर्शवू शकतात परंतु ते मुळीच ते अनुभवत नाहीत एखादी व्यक्ती अशी अभिव्यक्ती दर्शवू शकते जी भीतीसारखे दिसते पण प्रत्यक्षात त्यांना काहीच वाटत नसेल किंवा कदाचित त्यांना पूर्णपणे भिन्न भावना वाटत असते एकमॅनने वापरलेली आणखी एक संज्ञा म्हणजे 'दाबलेल्या अभिव्यक्ती' याचा अर्थ असा की तत्काळ विशिष्ट्य अभिव्यक्ती बदलून त्या ताबडतोब कमी केल्या जातात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की सूक्ष्म अभिव्यक्ती ऐहिक मापदंडाच्या संदर्भात पूर्ण आहेत परंतु संशोधनात असे दिसून येते की 'दाबलेल्या अभिव्यक्ती' जास्त काळ टिकत नाहीत अशी भिन्न कारणे आहेत ज्यामुळे आपण आपल्या चेहऱ्यावरील भावनांवर नियंत्रण ठेवणे शिकतो हे सामाजिक सांस्कृतिक शिष्टाचार किंवा कुटुंबातील समाजातील नियम असू शकतात उदाहरणार्थ बर्याच समाजात तरुण मुलामध्ये आणि तरुण मुलींमध्ये विशिष्ट वर्तनास प्रोत्साहित करतात काही सामाजिक संस्था अश्या विचारसरणीस प्रोत्साहित करतात किंवा शिष्टाचार म्हणून तरुण मुलांनी रडायचे नाही किंवा घाबरले असे दाखवायचे नाही तसेच मुलींना मोठ्याने बोलू नये किंवा आक्रमकता दाखवू नये त्याचबरोबर दाखवायचे किंवा प्रदर्शनीय इतर नियम देखील असू शकतात जे अधिक वैयक्तिक मानले जातात वैयक्तिक कुटूंबाची विशिष्ट प्राधान्ये किंवा अगदी विक्षिप्तपणा यांची उत्पादन असू शकतात उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबात मुलाला आपल्या वडिलांकडे कधीही रागाने पाहू नये किंवा निराश झाल्यावर कधीही दुःख दर्शवू नये हे शिकवले जाऊ शकते हे प्रदर्शनीय नियम सांस्कृतिक किंवा वैयक्तिक असो की सामान्यत अगदी लहान वयातच शिकविले जातात उदाहरणार्थ संशोधकांनी असे सांगितले आहे की मुलाचे वय ३ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लैंगिक अनुकूलन किंवा संस्कार आत्मसात केले जातात तर चेहऱ्यावरील अभिव्यक्तीचे नियंत्रण ही नियमने आणि कौटुंबिक वातावरणाचा आदेश आपोआप त्यांच्याबद्दल नकळतपणे आत्मसात केला जातो आणि म्हणूनच या शिकलेल्या आचरणामुळे आपल्या चेहर्यावरील आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येते येथे आम्ही एका चित्रपटातील अत्यंत मनोरंजक चित्रफित प्रदर्शित करीत आहोत हे सूक्ष्म अभिव्यक्ति आणि देहबोलीचे विश्लेषण आहे हे तीन लोकांबद्दलचे प्रेरणादायक वर्णन आहे आणि ते स्वतःमध्ये कसे बदल करू शकतात आणि त्यांच्या परिस्थितीवर मात कशी करतात हे आहे अशी बरीच दृश्ये आहेत जिथे तीन ग्राहकांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी वाटाघाटी कराव्या लागतात आणि संभाषणात त्यांना वरचढ व्हायचा प्रयत्न करतात आणि ते त्यांच्या सूक्ष्म अभिव्यक्तिचा वापर करून आणि देहबोलीच्या वेगवेगळ्या रणनीती वापरुन ते करण्यास सक्षम असतात या विशिष्ट चित्रफितीमध्ये असे आढळले आहे की ग्राहकांपैकी एकाने म्हणजे मेगानने तीन गुंतवणूकदारांना एक कल्पना सांगितली आहे येथे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरील फक्त दोन ओठ वरच्या बाजूला जात आहेत हे एक साधे स्मित आहे कारण दोन ओठांचे कोपरे सममितीने वरच्या दिशेने जात आहेत याचा अर्थ असा आहे की तो एक अस्सल किंवा खराखुरा आनंद आहे जर तुम्ही अत्यंत जवळून आणि सावकाशपणे पाहिल्यास हे असे दिसते आहे दोन ओठांचे कोपरे प्रथम थोडेसे वर जात आहेत हे पहा आणि नंतर आपल्याला अधिक माहित होते की हे खरे स्मित आहे आनंदाची अभिव्यक्ती करुन सुरुवात करणे इतके सोपे होते पुन्हा एकदा ते पहा आपल्याला येथे जे घडत आहे ते दिसत आहे ते म्हणजे दाबलेले ओठ आहेत आणि तो रोखून पाहत आहे आणि तो रागावलेला आहे म्हणूनच हे दाबलेले ओठ म्हणजे क्रोध आहे आणि मग तो डोके हलवत आहे परंतु ती सूक्ष्म अभिव्यक्ती नाही अजून काहीतरी आहे तो थरथरण्यापूर्वी आपल्याला त्याच्या चेहऱ्यायाच्या उजव्या बाजूला हा छोटासा आखूडपणा दिसत आहे नाही ही श्रेष्ठतेची अभिव्यक्ती आहे तो जे ऐकतो ते त्याला आवडत नाही तो जे पाहतो ते त्याला आवडत नाही तर येथे योग्य उपाय म्हणजे राग आणि आशय यांचे संयोजन अधिक जवळून आणि अधिक सावकाश गतीने पाहू या हे दाबलेले ओठ त्या घटनेचा आशय आहेत तर हा छोटासा आखूडपणा उजवीकडे या बारीक हालचाली मी याच आशयाने मागे पुढे जात आहे अशा प्रकारे आपण हे पाहू शकतो आणि या क्षणी अगदी बारकाईने पहाल तर येथे राग आणि आशय आहेत पॉल एकमॅन यांनी केलेल्या संशोधनात असा दावा केला आहे की खोटेपणा ओळखण्यासाठी सूक्ष्म अभिव्यक्ती ह्या सर्वात खात्रीलायक संकेत आहेत येथे प्रदर्शित केलेले विशिष्ट चित्र ज्यामध्ये भावनांचे वास्तविक किंवा खरे प्रदर्शन आहे तर दुसर्या चित्रातील तसेच प्रदर्शन पण प्रभावी किंवा अवास्तविक आहे भावनांच्या खर्या अभिव्यक्ती आणि खोटेपणा यात फरक आढळतो सूक्ष्म अभिव्यक्तीद्वारे एकमॅनच्या कल्पनांचे विविध क्षेत्रांमध्ये संभाव्य उपयोजने आहेत उदाहरणार्थ चिकित्साविषयक निदानामध्ये याचे लक्षणीय महत्व आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी तसेच तत्सम परिस्थितीत समकालीन धोके समजून घेण्यासाठीही हे महत्त्वपूर्ण आहे या संशोधनातील विविध क्षेत्रातील संभाव्य संधींमुळे लोकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास आणि विविध क्षेत्रात त्याचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले जात आहे या मॉड्यूलमध्ये मी वारंवार पॉल एकमॅनच्या कार्याचा उल्लेख केला आहे जो भावनांच्या संशोधनातील एक प्रसिद्ध तज्ज्ञ आहे हे अशाब्दिक संप्रेषण आहे मी हा मॉड्यूल एक विशिष्ट चुटकुला प्रदर्शित करून पूर्ण करतो ज्यामध्ये पॉल एकमॅनने काटो कॅलिन या अमेरिकन अभिनेत्याच्या सूक्ष्म अभिव्यक्तीचे विश्लेषण केले आहे आणि या अभिनेत्याद्वारे तिरस्काराची आणि फसवणूकीची अभिव्यक्ती कश्याप्रकारे प्रदर्शित केली जाते याचे विश्लेषण करीत आहे तर आपण पहात आहात की काटो कॅलिन हा उर्गेच्या घरचा पाहुणा आहे त्याला मार्गारेट क्लार्क हा वकील अत्यंत तुसडेपणाने प्रश्न विचारतो आहे १९९३ च्या अखेरीस तो पॉला बार्बेरिशी डेटिंग करीत होता नाही का आणि तो खूप प्रयत्न करीत आहे आपण पाहू शकतो की मला खरोखरच कसे वाटते आहे तो खूप रागावला होता आणि जेव्हा तो त्याचा तिरस्कार राग अगदी वेगाने सूक्ष्म अभिव्यक्ती मधून दाखवित आहे तो असे काहीतरी खूप पटकन करतो कारण ती एक सूक्ष्म अभिव्यक्ती आहे मिस्टर कैलिन आपल्याला सध्या बरेच पैसे मिळाले आहेत नाही का आपण रागाच्या भरात काय बोलतो हे राग आणि तिरस्काराचे मिश्रण आहे म्हणून आज आपण चेहऱ्यावरील सूक्ष्म आणि दीर्घ हावभावामधील फरक आणि आपल्या परस्पर व्यवहारात सूक्ष्म अभिव्यक्ती समजून घेण्याचे महत्त्व काय आहे यावर चर्चा केली आहे पुढील मॉड्यूलमध्ये आपण त्याच्या स्मित हास्य या अभिव्यक्तीचे प्रासंगिक अर्थ तसेच इतर अर्थ पाहू